सगळ्यांचे स्वागत आहे तर आपण आता रिस्पोन्सिबिलीटी अकाउंटींगबद्दल बोलत आहोत तर आपण पहिले आहे की स्टेट पोवार बोर्डच्या कॉन्सेप्टबद्दल माहिती घेतली की कसे त्यांना फायनांशीअल समस्या उद्भवल्या कारण त्यांना काही गोष्टींबद्दल स्पष्ट माहिती नव्हती की कोण वीज बनवण्यासाठी जिम्मेदार आहे कोण विजेच्या पारेषणासाठी जिम्मेदार आहे कोण विजेच्या वितरणासाठी जिम्मेदार आहे पण आता त्यांनी त्यांच्या कार्यांप्रमाणे संपूर्ण वीजनिर्मिती कंपनी ३ कंपन्यांमध्ये विभाजित केली आहे जसे की जनरेशन ट्रान्समिशन आणि डीसट्रीब्युशन त्यामुळे हे समजण्यास मदत होते की नेमकी समस्या जनरेशन लेवलला आहे की ट्रान्समिशन लेवलला आहे की डीसट्रीब्युशन लेवलला आहे तर आपण ह्यामध्ये स्पष्टता आणली आहे आता वीजनिर्मिती बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारली आहे कारण ग्राहक किंवा एंड युजर्सकडून येणाऱ्या रक्कमेचा संग्रह वाढला आहे एकदा हा पैसा जनरेशनकडे ट्रान्समिशनकडे वापस येण्यास चालू झाला की बोर्डाचे एकंदरीत कार्य सुधारण्यास मदतच होते रिस्पोन्सिबिलीटी अकाउंटींगची संकल्पनादेखील अशीच आहे समजा तुम्हीदेखील तुमची संस्था छोट्या छोट्या युनिट्स आणि सबयुनिट्समध्ये विभाजित केली तर तुम्हालादेखील नेमकी समस्या कुठे निर्माण होत आहे ते समजेल आणि काही पळवाटादेखील शोधता येतील जर असे झाले तर ते खूप चांगले काम असेल जर कोणी अपेक्षेप्रमाणे काम करत नसेल तर तुम्ही जो हे योग्यप्रकारे करू शकतो त्याला शोधू शकता त्याला प्रोत्साहन देऊ शकता त्याबद्दल त्याला काही बक्षीस देऊ शकता आणि ज्याला हे जमत नसेल ज्याला ह्या कामात सहभागी होता येत नसेल त्यावर आपण सुधारणात्मक कृती करू शकता आणि त्याद्वारे काही सिस्टीममधील गळती आणि पळवाटा बंद करू शकता त्या मुले संपूर्ण सिस्टीम सुधारेल आणि मजबूत होण्यास चालना मिळेल तर इथे मी असे म्हणेल की रिस्पोन्सिबिलीटी सेन्टर्स हा अशा ऍक्टिव्हिटीजचा समूह असतो ज्या मॅनेजर्स आणि कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या असतात तर यालाच रिस्पोन्सिबिलीटी सेन्टर्स म्हणतात आपण ह्या संकल्पनेवर आधीच तपशीलवार चर्चा केली आहे आता आपण रिस्पोन्सिबिलीटी अकाउंटींगबद्दल बोलूया रिस्पोन्सिबिलीटी अकाउंटींग ही मुळात ऑर्गनायझेशनच्या कोणत्या विभागाशी ऑर्गनायझेशनची प्राथमिक उद्दिष्टे निगडीत आहेत हे ओळखण्यासाठी होतो ऑर्गनायझेशनमध्ये आपली वेगवेगळी उद्दिष्टे असू शकतात जसे की मटेरीयलची खरेदी करणे दुसरे उद्दिष्ट म्हणजे ते खरेदी केलेले मटेरियल स्टोअर करणे त्यानंतर विविध प्रकारच्या उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी त्या मटेरियलचे वाटप करणे आणखी सांगायचे झाले तर तयार झालेला प्रोडक्ट कारखान्यातून गोदामात नेणे नाहीतर बाजारात नेणे तर विविध कामांसाठी कोण जबाबदार असेल ही गोष्ट व्यवस्थितपणे नेमून दिलेली असते जसे की ऑर्गनायझेशनच्या कोणत्या विभागाशी निगडीत कोणती उद्दिष्टे आहेत कामगिरीचे प्रमाण व लक्ष्य ठरवणे त्या प्रमाणांच्या अहवालाची युनिट्सप्रमाणे आणि सबयुनिट्सप्रमाणे रचना करणे तर ह्याचा उपयोग ऑर्गनायझेशनच्या कोणत्या विभागाशी ऑर्गनायझेशनची प्राथमिक उद्दिष्टे निगडीत आहेत हे ओळखण्यासाठी होतो तसेच ऑर्गनायझेशनच्या कोणत्या विभागाशी निगडीत कोणती उद्दिष्टे आहेत कामगिरीचे प्रमाण व लक्ष्य ठरवणे त्या प्रमाणांच्या अहवालाची युनिट्सप्रमाणे आणि सबयुनिट्सप्रमाणे रचना करणे ह्यासाठी होतो आता रीस्पोन्सिबिलीटी सेंटर कोणते आहेत मी सुरुवातीलाच गोषवाऱ्यात तुम्हाला सांगितले आहे की ३ प्रकारचे रीस्पोन्सिबिलीटी सेंटर असतात एक आहे कॉस्ट सेंटर कॉस्ट सेंटरचा मॅनेजर हा या रीस्पोन्सिबिलीटी सेंटरचा प्रमुख असतो दुसरे आहे प्रॉफिट सेंटर कॉस्ट सेन्टर्स हे असे सेन्टर्स असतात ज्यामध्ये कंपनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक खरेदीशी निगडीत असतात त्यानंतर प्रॉफिट सेंटर हे असे सेन्टर्स असतात जे कारखान्यातून तयार झालेल्या प्रोडक्ट्सशी संबंधित असतात जे बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत आणि इन्व्हेस्टमेंट सेन्टर्स जे रेवेन्यु एक्स्पेन्सेस आणि इन्व्हेस्टमेंटशी निगडीत असतात तर कॉस्ट सेंटरचा मॅनेजर हा सर्व प्रकारच्या कॉस्टबद्दल जबाबदार असतो प्रॉफिट सेंटर मॅनेजर हा कॉस्ट आणि रेवेन्युवर ताबा ठेवण्याबद्दल जबाबदार असतो कारण रेवेन्युवर ताबा हा ठेवला पाहिजे आणि कॉस्टवर देखील ताबा असला पाहिजे किंवा ते समाधानकारक लेवलवर असली पाहिजे कारण कॉस्टवर कंट्रोल असेल तर प्रॉफिट नक्कीच दिसून येईल आणि इन्व्हेस्टमेंट सेन्टर्स हे मोठे असतात जे तुमच्या रेवेन्युची तुमच्या एक्स्पेन्सेसची आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटची काळजी घेईल मुख्यतः आपण कंपनीचा एकंदर कार्यक्षमता सुधारावन्याबद्दल बोललो किंवा एकंदरीत विभाजानाबद्दल बोललो किंवा उत्पादन निर्मितीबद्दल बोललो तसेच कोणती महत्वाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल इन्व्हेस्टमेंट सेन्टर्सने वेगवेगळ्या संभावना आणि वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे मार्ग शोधत राहिले पाहिजे ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारे कार्यरत राहण्यासाठी प्रॉफिट सेंटरने रेवेन्यु आणि कॉस्टची तुलना करावी आणि कॉस्ट सेन्टर्स हे फक्त कोणत्याही मटेरियलच्या आगमन कॉस्टबद्दल जबाबदार असतात उदाहरणार्थ एखाद्या प्रोडक्टला आकार देणे किंवा प्रोडक्टची निर्मिती करणे त्या नंतर आपण कामगिरीच्या मापनाबद्दल बोलू रेस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स आणि अकाउंटिंग नंतर आपण कामगिरीच्या मापनाबद्दल बोलू वेगवेगळे कामगिरीचे मापन करण्याचे मार्ग कोणते चांगल्या प्रकारचे कामगिरी मापन हे ऑर्गनायझेशनच्या ध्येयाशी निगडित असते तसेच लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म ध्येयाचा समतोल साधते कामगिरीमुळे शॉर्ट टर्म गोल्स साध्य होतात आणि लॉन्ग टर्म गोल्स सध्या करायला मदत होते आणि ह्यामुळे मॅनॅजमेण्टच्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज प्रतिबिंबित होतात आणि त्या कर्मचाऱ्यांनादेखील समजतात चांगल्या प्रकारचे कामगिरी मापन हे ऑर्गनायझेशनच्या ध्येयाशी निगडित असते तसेच लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म ध्येयाचा समतोल साधते कामगिरीमुळे शॉर्ट टर्म गोल्स साध्य होतात आणि लॉन्ग टर्म गोल्स सध्या करायला मदत होते आणि ह्यामुळे मॅनॅजमेण्टच्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज प्रतिबिंबित होतात आणि त्या कर्मचाऱ्यांनादेखील समजतात त्यावरून हे समजते कि कशा प्रकारचे रॉ मटेरियल खरेदी करावे ते कुठून खरेदी करावे त्या मटेरियलची क्वालिटी कशी असली पाहिजे त्या मटेरियलसाठी पर युनिट काय दार द्यावा त्यानंतर मॅनुफॅक्चरिंग प्रोसेस तर मॅनुफॅक्चरिंग प्रोसेस कशी असावी होणाऱ्या उत्पादनाची क्वालिटी कशी असावी प्रॉडक्ट बाजारात कसे विकावे आणि ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत कमीतकमी वेळात आणि कमीतकमी किंमतीत कसे पोहोचेल आणि अशा बऱ्याच गोष्टी बरोबर तर वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळे कामगिरीचे मापन करणे आवश्यक असते मॅनेजर्स किंवा कर्मचाऱ्यांच्या कृती असो मॅनेजर्स किंवा कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे बक्षीस असो हे जबाबदारीने आणि समंजसपणे नेहमी आणि नियमितपणे मोजले जावे कामगिरी मोजण्याच्या एककांचे अजूनही काही वैशिष्ठे आणि उद्दिष्टे आहेत जे आपण शोधू शकतो आणि वापरू शकतो तर अशा एककांची वैशिष्ठे वेगवेगळी असू शकतात ते मॅनेजर्स किंवा कर्मचाऱ्यांमुले प्रभावितही होऊ शकतात त्यांचा उपयोग मॅनेजर्स किंवा कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यासाठीही होऊ शकतो ते योग्यपणे आणि सोप्या रीतीने नेहमी आणि नियमितपणे मोजले जावे आणि त्यानंतर काही नॉन फायनान्शिअल एकक असतात जेव्हा आपल्याला कामगिरी मोजण्याच्या एककांना २ भागात विभागायचे असते तेव्हा ते २ भाग असतात फायनान्शिअल एकक आणि नॉन फायनान्शिअल एकक फायनान्शिअल म्हणजे असे एकक असतात जे इन्व्हेस्टमेंटशी संबंधित असतात कॉस्टशी संबंधित असतात तसेच प्रॉफिटशी संबंधित असतात तर मूलभूत उद्देश असा की आपण किती इन्व्हेस्टमेन्ट केली आहे उत्पादन निर्मितीला किती खर्च आला आपल्याला त्यातून किती परतावा मिळाला आहे असे सगळे एकक जे आऊटपुट जास्तीत जस वाढवण्याची खात्री देतात असे सगळ्या एककांना फायनान्शिअल एकक म्हणतात आणि काही विक्रीनंतरचे एकक ही तितकेच महत्वाचे असतात जसे की आपण AT T चे उदाहरण बघू AT T ही युनिवर्सल कार्ड कंपनी आहे जी ग्राहकांच्या चौकशी प्रक्रियेसाठी अठरा कामगिरी मोजण्याचे एकक वापरते ही अमेरिकेतली एक टेलीकम्युनिकेशन कंपनी आहे आणि त्यांनी ग्राहकांना खुश आणि समाधानी ठेवण्यासाठी अठरा वेगवेगळी एकके वापरली आहेत तसेच सॅमसंग आणि LG इलेक्ट्रोनिक्स हे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त ३ दिवस घेतात ३ दिवस हे दूर आणि दुर्गम भागासाठी लागतात समजा कोणी एखाद्याने कलर टीवी दिल्लीहून घेतला आणि तो टीवी एखाद्या दुर्गम खेडेगावात वापरला जात असेल आणि जेव्हा तो टीवी अपेक्षेप्रमाणे काम करत नसेल आणि त्याला जर दुरुस्तीची आवश्यकता असेल आणि तो जेव्हा इलेक्ट्रोनिक कम्प्लेंट दाखल करतो तेव्हा कंपनीला किंवा कंपनीच्या प्रतिनिधीला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीतजास्त तितका वेळ लागू शकतो म्हणजेच ३ दिवस लागू शकतात पण तेच जर लोकल भागात किंवा शहरी भागात जायचे असेल तर अवघे काही तास पुरेसे असतात तर तुम्ही पहिले असेलच की भारतातल्या बहुराष्ट्रीय संस्कृतीमध्ये ग्राहकसेवा ही निश्चितपणे सुधारली आहे आधीच्या काळात अस होत होते की जेव्हा कोणी एखादे इलेक्ट्रोनिक उपकरण खरेदी केले जसे की टीवी किंवा रेफ्रिजरेटर किंवा वाशिंग मशीन जेव्हा ते उपकरण नादुरुस्त झाले तर त्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नसते विक्रेता तुमच्याकडे लक्ष देत नाही त्यांचे चांगल्या प्रकारचे दुरुस्तीकेंद्र पण नसते तर अशा वेळी एकतर तुम्हाला तो प्रोडक्ट फेकून द्यावा लागतो किंवा थोडे जास्त पैसे देऊन ज्याच्याकडून विकत घेतला होता त्याच्याकडूनच तो दुरुस्त करून घ्यावा लागतो पण ह्या बहुराष्ट्रीय संस्कृतीमध्ये ते काय करतात ते ह्या गोष्टीना २ भागात विभाजित करतात एक भाग म्हणजे प्रोडक्टची विक्री करणे कोणीतरी मार्केटमध्ये प्रोडक्टची विक्री करतो जे त्या कंपनीचे डीलर आणि वितरक असतात सर्विस ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते सेवाकेंद्रे ही कंपनीने खाजगी माणसाला कंपनीच्या योग्य तपशीलाप्रमाणे दिलेली असतात तर जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट विकत घेता आणि त्यात समजा काही समस्या निर्माण झाली तुम्हाला जर टी समस्या एका दिवसात दूर करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करता जर विक्रेत्याने आपला फोन नाही उचलला तर तुम्ही सेवाकेंद्रात फोन करता आणि तो माणूस तुम्हाला विचारतो की ओके तुमची काय समस्या आहे तुमचा प्रोडक्ट हा वॉरंटीमध्ये आहे की नाही आणि आम्ही तुम्हाला उत्कृष्ट सेवा देऊ तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही तर हे कशामुळे होते आहे ते हे का करत आहेत ते ग्राहकाची इतकी काळजी का घेत आहेत तर त्याचे कारण आहे की कंपनीला बाजारात चांगली कामगिरी करायची आहे त्यांना भारतातच नव्हे तर जगाच्या सर्व भागात चांगली कामगिरी करायची आहे अशी ग्राहकसेवा सुधारली आहे आणि अशा प्रकारे दोन रीस्पोन्सिबिलीटी सेन्टर्स तयार झाले आहेत एक म्हणजे सेल्स आणि दुसरे म्हणजे विक्रीनंतरची सेल्स सेवा तर म्हणजेच ह्या दोन्ही केसमध्ये लोक हे समाधानी राहतात तर अशा इलेक्ट्रोनिक कंपनीप्रमाणेच इतरही कंपन्या आहेत जे याप्रकारे काम करतात आता अशा प्रकारची बहुराष्ट्रीय संस्कृती भारतात आली आहे की उदाहरणार्थ एखादी कार बनवणारी कंपनी आहे जिने काही कार्स विकल्या आहेत त्यापैकी बर्याच कार्समध्ये काही बिघाड झाला काही वेळा असेही होऊ शकते की ग्राहकाला कळणारही नाही की माझ्या कार मध्ये काही बिघाड झालेला आहे पण कंपनीला तो बिघाड माहिती असतो की ह्या संपूर्ण बॅचमध्ये काहीतरी बिघाड आहे अशा वेळी कंपनी त्या पूर्ण बॅचच्या गाड्यांना बाजारातून परत बोलावून घेते नंतर त्या गाडयांना परत नेण्यासाठी पैसे देतात ते पेट्रोलसाठी पण पैसे देतात आणि तो दोष दूर करून टाकतात आणि ग्राहकांना हे देखील सांगतात कि भविष्यात काही समस्या किंवा दोष आला तर तुम्हाला सेवा देण्यासाठी आम्ही तयार आहोत तर हे सर्व काय आहे हे सर्व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठीच आहे इथे ग्राहकाला आपला मालक समजले जाते आणि त्या नुसार संपूर्ण ऑर्गनायझेशनची कामगिरी सुधारता येते तर हे एक प्रकारचे एकक समजले जाते आणि मॅनेजमेंट कंट्रोलड सिस्टीम सुनिश्चित केली जाते त्यानंतर नॉन फायनॅन्शिअल एकक अनेकदा नॉन फायनॅन्शिअल एककांची खराब कामगिरी ही पैशांच्या स्वरूपात तो पर्यंत दिसत नाही जो पर्यंत काही मोठे नुकसान होत नाही जसे की उदाहरणार्थ आपण एखादा प्रॉडक्ट बाजारात विकत आहोत पण आपण ग्राहकांची काळजी करणार नाही तर काय होईल तर हळूहळू ग्राहक हे निराश व्हायला लागतील कदाचित ते प्रॉडक्टचा वापर करणे थांबवतील बाजारात अशा बातम्या पसरतील की ह्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरू नका असे होणे योग्य नाही आणि जर असे झाले तर ते आपली काहीही किंमत करणार नाहीत तर काय होईल हा मुळात एक दोष आहे हे मुळात विक्रीनंतरची सर्व्हिस न देण्यामुळे होईल हे मुळात ग्राहक सेवेचा अभाव आहे पण ह्याचा परिणाम हा आर्थिक स्वरूपात रूपांतरित व्हायला चालू होईल नॉन फायनान्शिअल एकक हे फायनान्शिअल परिणामाची आर्थिक कारणे असतात आणि ते समस्या निर्माण करतात तर जेव्हा आपल्याला ह्याबद्दल माहिती कळते आणि नंतर आपण त्याचे विश्लेषण करतो कि हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे आला असेल मला वाटते कि महत्वपूर्ण ग्राहकसंख्या आपण आधीच गमावली आहे आणि सध्याचे ग्राहक हे कुठल्यातरी एक्स कंपनीकडे नाहीतर नवीन पुरवठादाराकडे आधीच वळले आहेत नाहीतर ते ह्या कंपनीचे भूतपूर्व ग्राहक झाले आहेत आणि त्या ग्राहकांना तुमच्याकडे परत वाळवणे हे कठीण होऊन बसते कधीकधी ते अतिशय अवघड होते तर आपल्याकडे चांगल्या प्रकारे परिभाषित आणि सुसज्ज अशी कामगिरी मोजण्याचे एकक आणि सिस्टीम असायला हवी त्यालाच अतिशय प्रभावी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिम असे म्हणतात जी आपल्याला संपूर्ण प्रोसेस प्रभावीपणे आणि काळजीपूर्वकपणे मूल्यमापित करायला मदत करतात बरोबर ना तर इथे आपल्याला जर ग्राहकांची काळजी असेल तर आपण ह्याची अंमलबजावणी करायला हवी जर आपल्याला प्रभावीपणे मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिम लागू करायची असेल तर आपल्याला ३ महत्वाच्या आधारस्तंभांची मदत घ्यावी लागेल ज्यामध्ये एक असेल क्वालिटी दुसरे आहे प्रॉडक्टिव्हिटी आणि तिसरे आहे समाधान तर क्वालिटी म्हणजे जे कोणते प्रॉडक्ट तुम्ही निर्माण करणार आहात त्याला क्वालिटी असावी आता बघा आता जर भारतातील विविध बाजारपेठा बघितल्या तर विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स दिसून येतील कोणत्याही प्रॉडक्ट बद्दल बोला जसे कि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट कार उत्पादन कंपनी एखादी दुचाकी उत्पादन कंपनी तर प्रत्येक ठिकाणी जिथेजिथे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा ओघ असतो तिथेतिथे चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचलेले बघायला मिळतात चांगल्या प्रकारची सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचलेली बघायला मिळते तर शेवटी असे म्हणता येईल की मटेरिअल्सचा पुरवठा वाढला आहे तास बाजारातील मॅन्युफॅक्चरर आणि सप्लायर यांची बाजारातील स्पर्धा देखील वाढली आहे तर प्रत्येक मॅन्युफॅक्चररचा मुख्य भर हा क्वालिटीवरच असतो सर्व्हिस सेक्टरमध्ये देखील जसे की टेलिफोन ऑपरेटरबद्दल बोलू जेव्हा बाजारात अधिक प्लेयर्स असतात तेव्हा ते अधिकाधिक काळजीपूर्वक असतात जसे की आवाजाची क्वालिटी चांगली असावी इंटरनेटची स्पीड चांगली असावी सर्व टेलीकॉम्युनिकेशन सेवा खूप खूप प्रभावी आणि जलद असावी जेवेकरून आपण ग्राहकांना सर्वोत्तमप्रकारे सेवा देऊ शकतो आधीच्या काळी एक विभाग असायचा ज्याला टेलीकॉम्युनिकेशन विभाग म्हंटले जायचे आणि ती भारतात फक्त एकच टेलीकॉम्युनिकेशन सेवा देणारा विभाग असायचा म्हणजेच ते क्वचितच काही सेवा द्यायचे किंवा ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करायचे आताच्या काळात प्रत्येक सेक्टरमध्ये भलेही ते मॅन्युफॅक्चअरिंग सेक्टर असो किंवा सर्व्हिस सेक्टर असो प्रत्येक सेक्टरमध्ये ग्राहकांना बेस्ट क्वालिटी हवी बेस्ट प्रॉडक्ट हवा आणि त्यासाठी कंपन्या काय करत आहेत तर त्या ग्राहकांना खुश ठेवत आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवत आहेत आणि त्यासाठी ते चांगल्या क्वालिटीच्या प्रॉडक्ट्सची निर्मिती करावी लागेल जी किंमत आपण प्रॉडक्ट साठी आकारात आहोत त्या किंमतीला मॅच होणारी प्रॉडक्टची क्वालिटी असायला हवी जर तुम्ही ग्राहकांना गुणवत्ता नाही प्रदान केली तर तुम्ही त्यांना एकदा किंवा दोनदा मूर्ख बनवू शकता पण नेहमी नाही पुढच्या वेळी तो तुमच्याकडे येणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाही किंवा तुमचे प्रॉडक्ट खरेदी करण्यात रस दाखवणार नाही आणि मार्केटमध्ये अशी बातमी जलदपणे पसरेल तर प्रॉडक्टची क्वालिटी ही एक चांगली इफेक्टिव्ह कंट्रोल सिस्टिम सुनिश्चित करण्याची सुरुवातीची प्रक्रिया आहे आणि हा एक महत्वाचा नॉन फायनान्शिअल एकक आहे ती आहे क्वालिटी दुसरे आहे प्रॉडक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनमधील प्रॉडक्टिव्हिटी वाढवता तेव्हा त्याचा पहिला परिणाम असा दिसून येतो की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते आणि जेव्हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते तेव्हा नक्कीच प्रॉडक्टची किंमत कमी होते आणि जर तुम्ही ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचा प्रॉडक्ट कमी किंमतीत किंवा स्पर्धात्मक किंमतीत देत असाल तर अशा केसमध्ये ग्राहक हा समाधानी राहील तो तुमच्यासोबत नेहमी असेल आणि कंपनीसाठी निष्ठावंतही राहील तर ग्राहक समाधानी तर कंपनीदेखील समाधानी असेल दोघेही विन विन परिस्थितीत असतील जेव्हा तुम्ही प्रॉडक्टिव्हिटीबद्दल बोलू तेव्हा प्रॉडक्टिव्हिटीची व्याख्या काय असते तर आउटपुट भागिले इनपुट दिलेल्या इनपुट्स मधून आपण किती आऊटपुट्स तयार करू शकतो जर तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस प्रभावी असतील आणि इनपुटदेखील प्रभावी असेल तर तुम्ही चांगल्या किंवा खूप चांगल्य्या आउटपुटची अपेक्षा करू शकता आणि जेव्हा आउटपुट वाढते आउटपुटची क्वालिटी वाढते प्रॉडक्टची किंमत कमी झाली तर नक्कीच हे सगळे झाले कारण चांगल्या इनपुटमधून होणाऱ्या आउटपुटचे प्रमाण सुधारले आणि मार्केटमधील प्रॉडक्टिव्हिटी सुधारली आणि शेवटी जर तुमची क्वालिटी चांगली असेल तुमची प्रॉडक्टिव्हिटी अपेक्षेप्रमाणे चांगली असेल तर त्याचा नक्कीच क्वालिटी आणि प्रॉडक्टच्या किंमतीवर होतो तर काय होईल जर तुम्ही तुमच्या ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट द्याल ते पण वाजवी किंमतीत तर तो समाधानी ग्राहक होईल आणि तो समाधानी झाला तर तुम्हाला त्याचा दीर्घकाळ फायदा घेता येईल तर हे तिन्ही म्हणजे क्वालिटी प्रोडक्टिव्हिटी आणि सॅटिसफॅक्शन हेमॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिम सुनिश्चित करण्याचे प्रभावी फायनान्शिअल एकक आणि खूप मजबूत आधारस्तंभ आहेत त्यानंतर येते रिझल्टची रिपोर्टींग आणि देखरेख करणे रिझल्टची रिपोर्टींग आणि देखरेख आणि त्याचा अभिप्राय हा मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिमच्या मध्यभागी असतो आणि प्रोसेसचे नियोजन आणि नियंत्रणामध्ये तो सगळ्या ठिकाणी असतो हे अतिशय महत्वाचे आहे की मॅनेजमेंटच्या सर्व लेव्हलमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये आणि तसेच ग्राहकांसोबतदेखील प्रभावीपणे संवाद असावा आणि जर कुठेतरी प्रभावी संवाद नसेल किंवा माहितीमध्ये काही व्यत्यय असेल किंवा संभाषणामध्ये काही अडथळा असेल तर खालच्या लेव्हलच्या एम्प्लॉईजला मधल्या किंवा वरच्या लेव्हलच्या एम्प्लॉईजला काही सांगायचे असेल आणि ते जर योग्यपणे पाहोचले नाही तर त्यांचे प्रॉब्लेम्स सुटणार नाहीत आणि जर त्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर ते अतिशय गंभीर प्रकरण बनेल आणि जर एम्प्लॉईज हे असमाधानी असतील तर तुम्ही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेऊ शकत नाहीत हे एक दुसरे म्हणजे जेव्हा आपण ग्राहक आणि कंपनी किंवा कंपनीमधल्या एम्प्लॉईजसोबतच्या संभाषणाबद्दल बघितले तर कधीकधी बाजार संशोधन करणाऱ्या कंपनीकडून तुन मिळालेल्या माहितीच्या खरेदीसाठी कंपनी बराच जास्त पैसे खर्च करते ग्राहक आमच्याबद्दल काय विचार करतात ग्राहक आमच्या प्रॉडक्ट्सबद्दल काय विचार करतात ग्राहक आमच्या कंपनीच्या एकंदरीत प्रतिष्ठेबद्दल काय विचार करतात अशी माहिती खूप महत्वाची असते कधीकधी कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग हि माहिती गोळा करतो तर कधी कंपनी स्वतः ते काम करत नाही कंपनी अशी कामे आऊटसोर्स करतात आणि बाजारसंशोधन करणाऱ्या अशा कंपनीकडून ती माहिती विकत घेतात जी कंपनी एखाद्या प्रॉडक्ट्सच्या किंवा सर्व्हिसच्या यश अपयशाबद्दल माहिती गोळा करते किंवा बऱ्याच कंपनीजच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसबद्दल माहिती गोळा करते आणि अशी माहिती कोणत्याही कंपनीच्या मॅनेजमेंटला स्वतःच्या ऑर्गनायझेशनमध्ये महत्वाच्या कृतींची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोगी पडते त्यानंतर आपण बोलू यशस्वी ऑर्गनायझेशनबद्दल आणि त्यांच्या यशाच्या मोजणीबद्दल तर हा पिरॅमिड तुम्हाला हे समजायला मदत करेल की यशस्वी ऑर्गनायझेशनबद्दल आणि त्यांच्या यशाच्या वेगवेगळ्या एककांबद्दलची मोजणी कशी असते जसे कि ऑर्गनायझेशनची उद्दिष्टे आता आपण सुरुवात करू ऑर्गनायझेशन लर्निंगपासून हा एक मोठा आणि महत्वाचा भाग आहे मजबूत आधारस्तंभ आणि कुठल्याही प्रकारच्या सुधारणेचा पाया असतो तसेच प्रभावी नियंत्रणाचे एकक ऑर्गनायझेशनमध्ये कुठे वापरावे याबद्दल सांगते तर म्हणजे आपण आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे कंपनीची उलाढाल आणि स्टाफच्या सॅटिसफॅक्शन हे इथे महत्वाचे आहात आणि त्याकडे पाहताना प्रथम आपण आपल्या कंपनीमधील किंवा ऑर्गनायझेशनमधील सर्व भागधारकांना समाधानी ठेवणे आवश्यक आहे तर दोन महत्वाचे भागधारक असतात एक म्हणजे अंतर्गत भागधारक किंवा इंटरनल स्टेकहोल्डर आणि दुसरा म्हणजे बाह्य भागधारक किंवा एक्सटरनल स्टेकहोल्डर इंटरनल स्टेकहोल्डर हे तुमचे एम्प्लॉईज तुमचे सप्लायर्स तसेच मिडल लेव्हल मॅनेजमेंटचे लोक आणि काही सल्लागारदेखील असतात जे सगळी कामे ऑर्गनायझेशनच्या आत राहून करतात जर ते सगळे समाधानी असतील जर तुमचे सप्लायर्स जे तुम्हाला इनपुट्स रॉ मटेरियल पुरवतात समाधानी असतील त्यांना वेळेवर त्यांचे पैसे मिळतात असतील त्यांना योग्य तितके आधीच झालेल्या अटी आणि कराराप्रमाणे पैसे मिळत असतील आणि एम्प्लॉईजची सर्व प्रकारे योग्य काळजी घेतली जात असेल त्यांना योग्यरित्या प्रशिक्षण मिळत असेल त्यांना सर्व प्रकारचे फायदे मिळत असतील तर त्यांना प्रेरणा मिळत राहील त्याचप्रमाने जर तुम्ही तुमच्या उलाढालीबद्दल बोलत असाल तर विविध उद्दिष्टे साध्य करून केलेली उलाढाल सर्वोत्तम इनपुट्स देऊन टोटल प्रोडक्शनच्या दृष्टीने जर त्याची कामगिरी मोजली तसेच इनपुट आउटपुटच्या संबंधाची योग्य काळजी घेतली किंवा प्रॉडक्टिव्हिटी रेलशनशिपची योग्य काळजी घेतली गेली तर ती आणखीन एक महत्वाची गोष्ट असू शकेल आणि स्टाफच्या समाधानाचे प्रमाण ही आणखी एक महत्वाची गोष्ट जर हा तुमच्या पिरॅमिडचा एक व्यापक घटक असेल तर काय होईल त्याचा पुढील परिणाम असा होईल कि तुमच्या बिझनेस प्रोसेसिंग मध्ये सुधारणा येईल तुमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये सुधारणा होतील तुमचा सायकल टाइम कमी होईल तुमच्या बिझनेस मधील उणीवा कमी होतील तुमची ऍक्टिव्हिटी कॉस्ट कमी होईल त्या नियंत्रणात राहतील तर जेव्हा तुम्ही पहिल्या लेव्हलला आधारस्तंभावर किंवा पहिल्या लेव्हलच्या पाया पातळीवर पैसा खर्च केला तेव्हा तुम्हाला दुसऱ्या लेव्हलला सुधारित परिणाम दिसून येतील तर जितका अधिकचा निधी आपण पहिल्या लेव्हलला खर्च करू तितका दुसऱ्या लेव्हलला सुधारित परिणाम दिसून येतील आणि तुमची बिझनेस प्रोसेसेसही सुधारलेल्या दिसतील आणि एकदा तुमच्या बिझनेस प्रोसेसेस सुधारल्या तर तुमचा तयार होणारा प्रोडक्ट हा सर्वोत्तम असेल तुमच्या प्रोडक्टची किंमतही सर्वोत्तम असेल जर विक्रीनंतरची आफ्टरसेल्स सर्विस्देखील चांगली असेल तुमचा सायकल टाइम कमी केला तुमच्या प्रोडक्टमधील दोष दूर केले सर्व ऍक्टिव्हिटींसाठी लागणारा खर्च नियंत्रणात ठेवला तर हे सगळे फायदे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि ग्राहकदेखील समाधानी होईल लक्षात घ्या समाधानी ग्राहक हा कोणत्याही संघटनेचा एक मुख्य आधारस्तंभ असतो समाधानी ग्राहक हा खूप मोठ्या यशाचे कारण असतो आणि आपण म्हणू शकतो की तो कोणत्याही फर्मचा किंवा ऑर्गनायझेशनचा नेहमीचा आधार असतो कारण बाजारात आपले अस्तित्व ग्राहकांसाठीच असते जर आपला ग्राहक खुश नसेल समाधानी नसेल तर आपल्या ऑर्गनायझेशनचा मुल उद्देश हा दूरच आणि अपुरा राहील तर आपण ऑर्गनायझेशनमध्ये शिकायला चालू केले पाहिजे नवीन प्रोसेसेसची अंमलबजावणी करायला चालू केले पाहिजे त्यानंतर आपण सुधारित बिझनेस प्रोसेसेसमध्ये रुपांतरीत करू शकतो आणि त्याद्वारे ग्राहकांचे समाधान मिळवू शकतो एकदा हे तीन आधारस्तंभ खूप मजबूत झाले तर ऑर्गनायझेशनची आर्थिक स्थिती सुधारेल आणि कंपनीची उत्पादन नफा वाढेल आणि कर आणि व्याजाच्या आधीची मिळकत वाढेल तर कोणत्याही ऑर्गनायझेशनचा कोणत्याही फर्मचा मुख्य उद्देश हा असतो की मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम ही अतिशय प्रभावी असावी त्याचा परिणाम असा होईल की तुमचे ग्राहक हे समाधानी होतील तुमचे एम्प्लॉयीज समाधानी होतील तर इथे तुमची कामगिरी सर्वोत्तम असेल तुमचा प्रोडक्ट सर्वोत्तम असेल तुमची सर्विस सर्वोत्तम असेल त्यामुळे तुमच्या प्रोडक्टची विक्री जास्तीतजास्त होईल बाजारातील सेवा जास्तीतजास्त होतील आणि बाजारातील तुमचे स्थानदेखील बळकट होईल त्याद्वारे तुमची वाढलेली विक्री कमी झालेली प्रोडक्टची किंमत सुधारित नफा प्रोडक्टची कमी किंमत वाढलेला नफा या दृष्टींनी ऑर्गनायझेशची आर्थिक स्तिथी सुधारेल तर जेव्हा नैतिकदृष्ट्या ऑर्गनायझेशनचा नफा वाढतो तेव्हा त्या ऑर्गनायझेशनची एकूण कामगिरी नक्कीच उंचावते आता पुढील टेक्निक ज्याबद्दल आपण बोलणार आहोत टी एका खूप खूप प्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिवरसिटीच्या प्रोफेसर रॉबर्ट काप्लन यांची आहे ते सल्ला देतात की मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिम सुनिश्चित करण्याची अजून एक टेक्निक आहे टी म्हणजे बॅलन्सड स्कोअरकार्ड म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये स्कोअरकार्ड असायला पाहिजे कारण ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे विभाग असतात ज्यांची कामगिरी ओळखली जाणे आणि आम्हाला आमच्या कामगिरीच्या एकाकांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि आपल्याला त्या एककांना काही गुण देणे आवश्यक असते आणि शेवटी आपल्याला ऑर्गनायझेशनच्या एकूण स्कोअर किती आहे हे शोधले पाहिजे तर त्यालाच बॅलन्सड स्कोअरकार्ड असे म्हणतात प्रत्येक गोष्टीला इच्छित आणि आवश्यक तितके महत्व दिले जावे जर तसे झाले तर तुमच्या ऑर्गनायझेशनची कामगिरी सुधारेल आणि संतुलित राहील तर बॅलन्सड स्कोअरकार्ड ही एक कामगिरी मोजण्याची पद्धत आणि रिपोर्टींग ची पद्धत आहे तसेच ह्यामुळे फायनांशीअल आणि नॉन फायनांशीअल एककांमध्ये समतोल निर्माण करता येतो यामुळे कामगिरीला पुरस्कारांशी जोडता येते यामुळे ऑर्गनायझेशनच्या वैविद्धयपूर्ण उद्दिष्टांबद्दल सुस्पष्टता येते तर तीन महत्वाच्या गोष्टी तर बॅलन्सड स्कोअरकार्ड ही एक कामगिरी मोजण्याची पद्धत आणि रिपोर्टींग ची पद्धत आहे तसेच ह्यामुळे फायनांशीअल आणि नॉन फायनांशीअल एककांमध्ये समतोल निर्माण करता येतो फायनांशीअल एकक हे महत्वाचे असतात आणि नॉन फायनांशीअल एककदेखील महत्वाचे असतात आणि हे दोन्हीला समान महत्व देते कारण जर प्रोडक्शन चांगले असेल तर नक्कीच प्रोडक्टची किंमत आणि प्रोडक्टची विक्री किंमत नियंत्रणात राहील तर म्हणून फायनांशीअल आणि नॉन फायनांशीअल एकक दोन्ही महत्वाचे आहेत यामुळे कामगिरीला पुरस्कारांशी जोडता येते आणि जर एकंदरीत कामगिरी सुधारली तर नक्कीच आपल्याला इम्प्लोयीजला किंवा जे ह्याला जबाबदार आहेत अशांना काही बक्षीस देता येईल आणि यामुळे ऑर्गनायझेशनच्या वैविद्धयपूर्ण उद्दिष्टांबद्दल सुस्पष्टता येते ऑर्गनायझेशनची वेगवेगळी उद्दिष्टे असतात जसे की सर्वोत्तम प्रोडक्शन उत्कृष्ट क्वालिटीचे प्रोडक्शन जास्तीतजास्त लोकांन आपला प्रोडक्ट विकला गेला पाहिजे किंवा विक्रीनंतरची सेवा देणे तर जर ही वेगवेगळे आणि एकमेकांशी जोडले गेलेली उद्दिष्टे साध्य करता आली तर शेवटी आपण काय करणार आहोत तर आपली ऑर्गनायझेशन ही इंटरनल स्टेकहोल्डर्स एक्सटरनल स्टेकहोल्डर्स यांच्या दृष्टीने खूप यशस्वी अशी ऑर्गनायझेशन बनेल सर्वजण समाधानी असतील सर्वजण कंपनीच्या कामगिरीवर खुश असतील आणि सर्वजण कंपनीमध्ये काम करत असल्याबद्दल स्वताला नशीबवान समजतील तर आत्ताच मी बॅलन्सड स्कोअरकार्डबद्दल चर्चा सुरु केली आहे तर बॅलन्सड स्कोअरकार्ड हे कसे असते ते कसे दिसते ते कसे तयार करावे लागते वेगवेगळे कामगिरी मोजण्याचे एकक कोणते असतात वेगवेगळे पैलू कोणते असतात त्याबद्दल मी पुढच्या वर्गात चर्चा करणार आहे खूप खूप धन्यवाद